कोर्स मध्ये आपले स्वागत आहे डिसायस्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर माझे नाव राम सतेश आहे मी आयआयटी रुड़कीच्या आर्किटेक्चर अँड प्लानिंग विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे आज आपण डीआरआरच्या मार्गदर्शनाबद्दल चर्चा करणार आहोत डिसायस्टर रिस्क रिडक्शन करणे म्हणून आज मी या व्याख्यानात मी काय करण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे मी किमान शोकेस विविध प्रकारचे मॅनुअल्स किंवा काही मार्गदर्शनाचे संकलन करण्याचा प्रयत्न केला हे एक थम्ब नियम मार्गदर्शन असू शकते ते आपण काय म्हणाल परंतु ते काही मार्गदर्शन दर्शवित आहे कशाचे मार्गदर्शन कोणास मार्गदर्शन आणि कोणत्या संदर्भात मार्गदर्शन जेव्हा आम्ही कोणास मार्गदर्शन करतो तेव्हा हे शेल्टर वर काम करणार्या लोकांसाठी असू शकते आर्किटेक्ट आहे की नाही हे सिव्हिल अभियंता आहे की नाही मूलभूतपणे तेथे शेल्टर रिकव्हरी मध्ये मानवनिर्मित संदर्भात तयार केलेल्या पर्यावरणीय व्यवसायांचा एक गट आहे आणि दुसरा आस्पेक्ट आहे हे करण्याच्या आणि न करण्याच्या काही तत्त्वांबद्दल बोलत आहे काय करावे आणि काय करू नये हे आपणास माहित आहे जे चांगले आहे हे एक अतिशय सामान्य तत्वे दर्शवित आहेत ती साइटशी संबंधित नाही परंतु प्रत्यक्षात ते काही मार्गदर्शन दर्शवेल डोंगराळ भागात किंवा पूरक्षेत्रात किंवा अर्थक्वेकग्रस्त भागावर काम करणाऱ्या लोकांना कधीकधी हे डिसायस्टरसाठी देखील विशिष्ट असते तर या विशिष्ट मॅनुअल्सपूर्वी त्या त्यावर कार्य करण्यास खूपच टेक्निकल होत्या आणि जसजसा काळ पुढे गेला तसतसे व्हिज्युअल आस्पेक्ट बर्याच प्रमाणात सुधारले आहेत आणि कारण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे जे बहुतेक टार्गेट गटातील लोक आहेत डिसायस्टरंमुळे बर्याचदा फटका बसला होता हे कदाचित विशेषत दुर्गम भागातील रिमोट रूरल भागातील आहेत जिथे तुम्हाला फारच टेक्निकल मनुष्यबळ मिळत नाही तर या प्रकारचे मार्गदर्शन कसे दर्शवू शकते आणि हे मॅनुअल्स सामान्य माणसाला आपले दिशा दर्शवू शकते अगदी काय करावे आणि काय करावे नाही आणि कसे करावे हे देखील समजून घेण्यासाठी मी काही मार्गदर्शक तत्त्वे दर्शवित आहे आणि जे वेगळ्याने विकसित केले आहे एजन्सीज आणि त्यांचे लक्ष वेधण्यासाठी कोणत्या गोष्टींवर प्रकाश टाकला जातो आणि ते कोणत्या गोष्टी शेल्टर उत्पादकांना माहिती देण्याचा किंवा मार्गदर्शनासाठी प्रयत्न करीत आहेत आता उदाहरणार्थ हा एक प्रकारचा मार्गदर्शक तत्त्वे होता जो अर्थक्वेक रेजिस्टन्स डिझाइन आणि तपशीलांसाठी विकसित केले गेले होते आणि हे ईआरसी विकसित केले आहे जे अर्थक्वेक इंजिनीअरिंग रिसर्च सेंटर इंटरनॅशनल इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजि संस्था आहे येथूनच गाचिबोवली मधील आयआयआयटी हैदराबादने काम केले आहे आणि त्यांनी त्यावर काही प्रयोगशाळा देखील स्थापित केली आहेत आणि त्यातील सिम्युलेशन भागावर त्यांनी काम केले आहे आणि शेवटी त्यांनी विविध पुरावा आधारित विश्लेषणासह निष्कर्ष काढले आहेत ते आपल्यासंदर्भात एक लहान मॅनुअल्स तयार करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे थम्ब रुलचे प्रकार दिले जातात उदाहरणार्थ वास्तुविशारदामध्ये किंवा बांधकाम व्यावसायिकांद्वारे हे वातावरणातील व्यावसायिकांना कसे कळवेल गृहनिर्माण करीत सिव्हील अभियंता जेव्हा आपण घरातील रचनांचे मूलभूत रूप घराचे नियोजन किंवा येथे राहणा या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा आपण स्थापत्यशास्त्राच्या काही घटकांचे पालन करतो आणि काही विशिष्ट तत्त्वांचे पालन करतो आम्ही ओक च्या प्रिंसिपल लागू करू आणि मग आपण मूलतः लिहितो आपण जे बनवण्याचा प्रयत्न करतो ते म्हणजे आम्ही रचना करतो आणि या रचना प्रक्रियेत अर्थक्वेक निसर्गाच्या बाबतीत काय आहे याचा विचार करतो अर्थक्वेक प्रॉन भागात असिमेट्रिकल रचना टाळण्याचा त्यांचा सल्ला आहे आणि कारण ही असिमेट्रिक इमारतींमध्ये टोरोशन आहे आणि एक्सट्रीम कॉर्नर्स खूप मोठ्या अर्थक्वेक फोर्सच्या अधीन आहेत म्हणूनच जर आपण विंग्स बद्दल बोलत असाल आणि इमारतीमध्ये बरेच अधिकारी ठेवत असाल तर एक प्रवृत्ती आहे की आपणास माहित आहे अशी प्रवृत्ती असेल कारण मागील अर्थक्वेकात आम्हाला आढळलेले बहुतेक नुकसान ते बहुतेक कॉर्नर्स मध्ये असतात म्हणूनच ते सुचविण्याचा प्रयत्न करतात असिमेट्रिकल इमारती फॉर्म टाळण्याचा प्रयत्न करतात इतर मार्गदर्शक सूचनांपैकी काही जी आपल्याला माहिती असलेल्या साइटच्या निवडीवर बोलतात म्हणून जेव्हा आपण इमारत बांधण्यासाठी काहीतरी तयार करता तेव्हा अगदी उतारापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि बर्याच प्रकरणांमध्ये ते काय करतात जेव्हा आपण सॉईल विशेषत कटिंग आणि फीलिन्ग असाल तर भरलेली सॉईल याने पाया बनवण्याचा प्रयत्न करीत नाही कारण याचा अर्थ असा आहे की आपणास माहित आहे की ती खाली येईल आणि संपूर्ण भार खाली कोसळेल अशी शक्यता आहे की अर्थक्वेक होताना इमारत कोसळेल कारण ती भरुन टाकणारी सॉईल आणि इमारतीच्या आकारामुळे ती बरीच स्थिर होऊ शकत नाही परंतु ते खूपच स्लेन्डर इमारत टाळली पाहिजे असे सुचवितो ते देखील प्रमाण हाईट आणि ब्रेअथ चारपेक्षा कमी असावेत आणि तसेच इनव्हर्टेड पेंडुलम प्रकारच्या इमारती अस्थिर असतात त्यामुळे ते नेहमीच एक प्रकारचे पिरामिडल प्रकारात जातात जेणेकरुन लोडचे वितरण होते आणि येथे आपण जितके हाईटवर जात आहात ते कठिण होते आणि तेथे विंड हालचाल देखील आहे तेथे पार्श्वभूमी देखील आहेत जी प्रत्यक्षात संपूर्ण संरचनेवर लागू केली जातात आणि ते कशा प्रकारे प्रतिकार करू शकते हैदराबादमध्ये आम्हाला म्हणतात म्हणून म्हणतात टोपणनाव एक प्रकारचा मलकीपेट भुज आहे हा एक प्रकारचा उंच टॉवर आहे जो मलकेपेट नावाच्या ठिकाणी बांधला गेला आहे आणि आपण ते पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि तळ मजला G प्लस 9 मजल्यांसह आणि इमारतीचे व्हॉल्युम पहा आणि इमारतीच्या हाईट आणि ब्रेअथकडे पहा जवळपासच्या बाजूस काय आहे ते पहा आणि ते देखील पहा जर आता थोडीशी हालचाल झाली तर आपण पाहू शकता की पुढील इमारतदेखील आता अशाच हाईटवर येत आहे जेव्हा काही टॉवर्स विचारात नाहीत आणि ते काही अडथळे सोडत नसतात आणि ते प्रमाण कसे जाणतात हे जाणवत नाही हाईट आणि ब्रेअथ सह कार्य करावे लागेल आणि येथेच आपल्याकडे असलेल्या इमारतींचे नियम असूनही इमारत मंजूर नाही पेरमिसिबल लिमिट होय तो त्या पेरमिसिबलच्या लिमिटमध्ये जात आहे परंतु हे खरोखरच पुरेसे आहे आणि एखाद्या घटनेच्या वेळी अर्थक्वेक होणाऱ्या फोर्स चा प्रतिकार करता येईल का हे सर्व बाय ल्वा कायद्याने काय परवानगी देते आणि अर्थक्वेक मार्गदर्शन काय सांगत आहे यामध्ये काही जुळत नाही तेथे एकमत आहे तेथे मार्गदर्शक सूचनांद्वारे सुचविलेल्या रचनात्मक उपाय तसेच बाय ल्वा दरम्यान एकमत असले पाहिजे आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण बाजूकडील लॅटरल स्टिफनेसच्या अचानक परिवर्तनाबद्दल म्हणतो तेव्हा आपण टाळले पाहिजे जेव्हा आपण आपल्या ओळखीबद्दल बोलत असता जेव्हा आम्ही हाईट सुधारत असतो तेव्हा आपण त्यास वाढवू शकत नाही जेणेकरुन याचा अचानक बदल होऊ शकेल बाजूकडील लॅटरल स्टिफनेस हे टाळणे आवश्यक आहे परंतु अन्यथा त्याच प्रकारे कोसळण्याची शक्यता आहे आणि प्रोजेक्शन्स आणि ओव्हरहाँग्स तर आता फक्त दोन ठिकाणी संपूर्ण इमारत कोसळली आहे हे आपणास ठाऊक आहे की हे अस्थिर आहे आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारच्या मोठ्या ओव्हरहॅन्गसाठी एक प्रकारची सप्पोर्ट सिस्टिम असणे आवश्यक आहे आणि नंतर आपण आहात मोठ्या प्रमाणावर लोड ठेवणे आणि त्याचे म्हणणे असे होऊ शकते की मोठे ओव्हरहॅंग्ज आणि प्रकल्प मोठ्या अर्थक्वेक फोर्स ला आकर्षित करतात त्याचप्रमाणे वेगळ्या इमारतींचे विभाजन म्हणून जेव्हा आपण कमीतकमी दोन भिन्न इमारतींबद्दल बोलत असाल तर आपल्याला आवश्यक आहे जर ते लोड बेअरिंग स्ट्रक्चर असेल तर आपल्याकडे सुमारे 15 mm असणे आवश्यक आहे आणि जर ते आरसीसी फ्रेम असेल तर त्यात 20 mm असणे आवश्यक आहे आणि जर ही स्टीलची चौकट असेल तर ते जवळजवळ 30 mm इतके असेल तर कमीतकमी जास्त अंतर असावे बाकी कारण या दरम्यान होणारी टक्कर टाळण्यासाठी भिन्न इमारती आहेत आणि त्यामध्ये कमीतकमी अंतर असले पाहिजे तसेच आम्ही वरच्या बाजूस हेवी मास टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण सामान्यत मागील इमारतीच्या संस्कृतीत ते असे करतात की ते ओव्हरहेड टाक्या जोरदार व्हॉल्युम बनवण्याचा प्रयत्न करतात परंतु नंतर मोव्हमेन्ट च्या दरम्यान आपल्याला माहित असते की ते तेथे देखील असू शकते एक लोड द्या आणि हे आपल्यास ठाऊक त्या विशिष्ट कारणाचे कारण देखील असू शकते जेव्हा मोव्हमेन्ट उघडपणे घडत असते तेव्हा ती संपूर्ण संरचनेत अस्थिरता आणू शकते म्हणूनच सल्ला असा आहे की आपल्याकडे मोठ्या टाकीऐवजी आपण काय करू शकता आपण काय करू शकता म्हणजे आपल्याकडे एक लहान टाक्या असू शकतात आणि वॉटर डिस्ट्रिब्युशन सिस्टिम कनेक्ट केली जाऊ शकते जेणेकरून किमान आपल्याला काही मिळणार नाही यामध्ये आस्पेक्ट लोड करा ही टेक्निकल मॅनुअल्स देखील अगदी मजबुतीकरणाच्या प्रकाराबद्दल आपल्याला माहिती असलेल्या कनेक्शनच्या तपशीलांविषयी देखील बोलतात उदाहरणार्थ जेव्हा आम्ही एक फीट बीम म्हणतो तेव्हा किंवा त्या ठिकाणी मजबुतीकरण याबद्दल बोलले जाईल मुळात कसे स्टीर्रप्स कसे क्लेअर कव्हर हे करावे लागेल आपणास ठाऊक आहे की स्टीर्रप्स तपशील देखील मार्गदर्शन म्हणून देण्यात आला असेल त्यांना कसे विचारात घ्यावे आणि काय करावे आणि काय करू नये याबद्दल मार्गदर्शन केले जाईल तमिळनाडूच्या त्सुनामी नंतर आणि रेव्हेनु ऍडमिनिस्ट्रेशन डिसायस्टर म्यानेजमेंट व मेटीगेशन विभागाच्या मदतीने त्यांनी तमिळनाडूमध्ये त्सुनामीमुळे घरांच्या पुनर्बांधणीची काही मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत मार्गदर्शकतत्त्वां मध्ये काय आहे याबद्दल मी आपल्याला एक संक्षिप्त दर्शवितो आणि त्याप्रमाणे मी विविध मार्गदर्शक तत्त्वां विषयी चर्चा करीत राहीन आता ते आपल्यास माहित असलेल्या सायक्लॉन झोनविषयी देखील बोलतात उदाहरणार्थ विंड आणि सायक्लॉन झोन हे सर्वाधिक नुकसान झालेल्या जोखमीचे क्षेत्र आहे जे चेन्नईच्या दिशेने जास्त आहे आणि हे मध्यम आहे आणि हे सायक्लॉनाच्या पलिकडे जास्त आहे परंतु अर्थक्वेकात जर तुम्ही त्याकडे पाहिले तर जिथे हा झोन अर्थक्वेकात असुरक्षित झोन आहे तसेच नीलगिरी व डोंगराळ प्रदेश कन्याकुमारीचा थोडासा भाग आणि केरळचा काही भाग जिथे पश्चिमी घाट नागरेकोईल व इतर ठिकाणांच्या जवळील ठिकाणी भेटले आहेत ते इतके विकसित झाले आहेत परंतु आपण कधी पहावे लागेल या प्रकारचे नकाशे पहा त्यांना असे वाटू नये की वेगळ्या पद्धतीने आपल्याला मल्टी हझार्ड प्रॉन आस्पेक्ट बाबींचा देखील विचार करावा लागेल तर त्याच जिल्ह्यात हे सायक्लॉन ठरू शकते उदाहरणार्थ आपण हे पाहिले तर ते सायक्लॉन प्रॉन देखील आहे हे अर्थक्वेक हझार्डचे देखील आहे म्हणून त्या दृष्टीकोनातून पहावे लागेल आणि त्याचप्रमाणे ते सीआरझेड नियमांविषयी देखील बोलतात सीआरझेड चा प्रभाव किनारपट्टीवरील रेग्युलेशन झोनचा प्रभाव आहे जसे ते किनाऱ्या पासून कमीतकमी 500 मीटर अंतरावर आणि मुख्य समुद्र सपाटीपासून 5 मीटर अंतरावर बोलतात तर तुम्हाला ते देखील माहित आहे त्याबद्दल बोला कारण जर तुम्ही ती उभी केली नाही तर तुम्ही इमारतीच्या प्लिन्थ जागेची हाईट सुधारु शकता जेणेकरून तिथे त्सुनामी आली असेल किंवा तुम्ही प्लिन्थ वाढवा म्हणजे निदान ही काळजी घेतली जाईल आणि तशाच प्रकारे डिझायरेबल परिस्थितीबद्दल आहे जेव्हा आपण उंचवट्याजवळील इमारतीविषयी बोलता तेव्हा वेगाचा वेग वाढतो परंतु इमारती आणि दरी जास्त विंडपासून संरक्षित आहे मला असे वाटते की या प्रकरणात मी त्यास रेजिस्टन्स बाजू देखील आणीन हिल आणि लँडस्केपचा मेक अप कसा आहे यावर देखील अवलंबून आहे कारण कधीकधी तरी कल्पना करा की आपल्याकडे एखादी दुसरी हिल असेल तर तुम्हाला माहित असलेल्या टनेल चा प्रभाव बनला असेल तर अशा प्रकारे विंड खूपच भयंकर कोसळेल तर अडथळा नसल्यामुळे उंच विंड पासून बचाव होणार नाही कारण तेथेच आपल्याला लँडस्केपबद्दल बोलणे आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे की आपण लँडस्केपला कसे प्रोत्साहन देऊ शकतो जेणेकरून ते वा विंडचा वेग कमी करू शकेल आणि नियंत्रण यंत्रणा असू शकेल तिथेच आणि मी तुम्हाला आधीच्या अहवालाप्रमाणे चर्चा केली आहे जे कोणत्या प्रकारचे प्लॅन बनवते यासंबंधीच्या नियोजन आवश्यकतांबद्दल चर्चा करते असिमेट्रिकल योजना बनवू नका आणि हे देखील तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला येथे माहित असलेल्या बर्याच ऑफसेट नसतील हे बर्याच जणांसारखे सिमेट्रिकल आहे परंतु तरीही त्यात बरीच ऑफसेट आहेत परंतु एकतर परिभाषित आकार बनवण्याचा प्रयत्न करा कारण तिथेच तुम्ही हे करू शकता आपल्याकडे डायगोनल ब्रॅकेट देखील असू शकतात आपल्याकडे एक प्रकारची सप्पोर्ट सिस्टिम असू शकते तर ती होईल ते किमान एक बांधील आहे ही योजना स्वेअर किंवा रेक्टअंगुलर असावी जर ती रेक्टअंगुलर असेल तर आपल्याला त्यामध्ये एक प्रकारची इंटरमिजिएट सपोर्ट सिस्टम असणे आवश्यक आहे आता एम्प्टी पॉकेट असिमेट्रिकल इमारती नुकसान होण्यास अधिक असुरक्षित आहेत कारण हे एम्प्टी पॉकेट्स सोडत नाहीत आम्ही ते भरण्याचा प्रयत्न केला आणि यामुळेच आपल्याला माहित असलेल्या सिमेट्रिक इमारती अधिक स्थिर आहेत आणि आम्ही जेव्हा याबद्दल म्हणतो तेव्हा रो हाऊस प्लॅनिंग रो हाऊस प्लॅनिंग देखील विंड टनेल चे प्रभाव निर्माण करते कारण ज्या क्षणी आपले घर एका किनाऱ्या शेजारी दुसरे पाऊल आहे आणि नंतर ते विंड ला वाहिन्या देते आणि तेथेच भिंती किंवा कोप ऱ्या च्या काठास नुकसान होऊ शकते म्हणूनच आपल्याला अगदी हे देखील माहित आहे आता अगदी झिगझॅग नियोजन देखील विंड टनेल चा प्रभाव टाळण्यास योग्य आहे तर आपण प्रत्यक्षात कसे पाहू शकता आपण थोडे विस्तार देऊ शकता आणि नंतर ते कमी करू शकता झिग्झॅग पॅटर्नवरही थोडासा नियंत्रण असू शकतो आपण त्यास प्रत्यक्ष कसे दिशेने नेत आहात यावर अवलंबून असते आणि त्याचप्रमाणे इमारतीचा लांब टप्पा विंडच्या दिशेला तोंड देतो खरं तर आपण कधी तमिळनाडूच्या किनारपट्टी आणि गाळ्यांमधील गावे भेट दिली असल्यास बहुतेक वेळा आपला छोटासा इमारत इमारतीच्या विंड च्या दिशेला जात असताना आणि हॉरीझॉन्टल टप्प्यात कारण तेथे त्यांचे ओपनिंग्स कमी असतात आणि एकतर जर ते त्या दिशेने तोंड देत असतील तर आणि त्यांची संख्या कमी असेल आणि अन्यथा जर ते बहुतेक असेच ओरिएंट झाले तर संपूर्ण इमारत नमुना आपल्याकडे समुद्रकिनारी आहे आणि आपल्याकडे आहे तर इमारतीचे छोट्या बाजूने समुद्राच्या किनाऱ्या कडे सामोरे जावे लागेल जेणेकरून ते दिशेने व सिमिलर दिशेने जाईल ही विशिष्ट मॅनुअल्स देखील गुणवत्ता नियंत्रणाबद्दल बोलतात गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने त्या साहित्याबद्दल देखील चर्चा केली जाते आपल्यात कोणत्या प्रमाणात गुण समाविष्ट करावे लागतात म्हणून जेव्हा आपण म्हणतो की सिमेंट आणि वाळूचा वापर 1 6 पेक्षा कमी होणार नाही तर 1 6 म्हणून 1 सिमेंट आणि वाळूच्या 6 भागासाठी म्हणून आपण या मोर्टारच्या संयोजनाचा वापर 1 6 पेक्षा कमी करु नये एकतर 1 वाळू 1 सिमेंट आणि 6 वाळू किंवा 1 चुना 3 वाळू किंवा 1 सिमेंट 3 चुना आणि 9 वाळू वापरण्याची शिफारस केली जाते म्हणूनच हा एक प्रकारचा मोर्टार मिक्स आहे जो सामान्यत मार्गदर्शक तत्त्वे सुचवितो आणि दिवसाच्या शेवटी हे सर्व योग्य आयएस कोडवरून येत आहेत परंतु हे केवळ थम्ब चे नियम आहेत आणि यापैकी अनेक मॅनुअल्स जेव्हा इंग्रजीमध्ये प्रकाशित केली जातात तेव्हा स्थानिक गवंडी यांना ते कसे समजेल हे फार कठीण झाले आहे म्हणूनच अलीकडील केरळ पूरानंतर आर्किटेक्ट बेन्नी कुरियाकोसे यांनी प्रयत्न केले आहेत म्हणूनच त्यांनी केरळमधील पूरग्रस्त भागासाठी पुनर्प्रशासनासाठी आणि पूर पूरक डिझाइनसाठी एक मॅनुअल्स तयार केली म्हणून मल्याळम आवृत्ती आधीपासून प्रिंटेड आहे आणि इंग्रजी आवृत्ती प्रक्रियेत आहे परंतु तरीही मी त्याच्या कामाबद्दल काही इमेज दर्शवू शकतो आणि हे अगदी डायग्रामॅटिक आणि खरोखर चित्रणात्मक कार्य होते तो निराकरण करण्यापूर्वी त्याकडे पहातो तो आपल्याला प्रत्यक्षात आपल्या कारणास्तव कशा प्रकारे माहित आहे याची परिस्थिती स्पष्ट करतो हे कोणतेही मार्गदर्शन विकसित करण्याचा एक महत्वाचा आस्पेक्ट आहे म्हणून एखाद्याला या डिसायस्टरंचे परिणाम समजून घ्यावे लागतील आणि विशेषत कारणे कोणती आहेत त्यासाठी मूळ कारणे आणि हा ओरिएंटेशन चा प्रकार आहे की नाही तो बांधकामाचा प्रकार आहे की नाही ते आपल्याला माहिती आहे हे उद्धृत करणारे आहे की नाही तर हे सर्व उदाहरणार्थ येथे आपल्याकडे नदीचे स्तर असून तेथे सर्व काही आहे शिखरावर डोंगरावर आणि नंतर पूर पातळीवर बांधली गेली असेल तर ती येथे पोहोचली असावी पण नंतर धरणे बांधल्यानंतर लोकांनी नदीकाठच्या जवळील बांधकाम सुरू केले ते बदलतात कारण त्यांना माहित आहे की पाणी जास्त वारंवार येत नाही अशाच प्रकारे ते खाली उतरू लागले आणि नदीकाठाजवळील घरे बांधताना त्यांनी तुम्हाला देखील माहिती देण्यास सुरूवात केली म्हणूनच आपण पाहू शकता की 2018 मध्ये केरळ पूर जवळजवळ आला आहे अगदी वरच्या बाजूस 34th घरे खाली बुडली परंतु पूर प्रक्रिया अद्याप निश्चित झाल्यावर देखील असे दिसते की जेव्हा असे दिसते की या प्रकारच्या इमेज तयार झाल्या आहेत तरीही या सखल भागानंतरही पाण्याने उरलेले आहेत आणि यामुळेच काही स्थानिक आणि साथीचे रोग पसरत आहेत आणि ही आणखी मोठी डिसायस्टर आहे त्यामुळे बराच वेळ लागतो आणि तिथेही पाणी ठाऊक असूनही थांबले आहे कारण काश्मिरातही हीच गोष्ट असल्याचे पुराच्या नंतर आणि बचाव प्रक्रियेनंतरही पाणी आहे मागे राहिलो आहे आणि मुख्य मुद्दा म्हणजे योग्य ड्रेनेज सिस्टमचा अभाव आहे चेन्नईचा पूर हाच आहे कारण त्याठिकाणी नियोजन परिस्थिती सेवा मूलभूत सुविधांचा विचार करणे आवश्यक आहे मग जेव्हा पाणी या भागात स्पष्टपणे येत राहते तेव्हा त्यामध्ये एक आस्पेक्ट देखील असते पाण्याच्या पातळीत फरक आहे उदाहरणार्थ त्यात प्रवेश केलेल्या पाण्याचे प्रमाण आणि बाहेरील पाण्याचे प्रमाण ही जवळपास 8 कार आहे तुम्हाला माहित आहे की ही भिंत ओढणार्या 8 कारच्या लोडमुळे येत आहे आपल्याला माहित असलेल्या पाण्याच्या पातळीत फरक आपल्याला माहित असलेल्या भिंतीवर प्रेशर निर्माण करतो हा फरक प्रेशर निर्माण करीत आहे आणि अशाप्रकारे तेथे एक मोठी स्कोप आहे की दोन भिंती असल्यामुळे ही भिंत कदाचित कोसळेल एक लहान फोर्स आहे एक मोठी फोर्स आहे आणि ती जोर धरत आहे जवळजवळ 8 कार आहेत आणि नंतर अर्थातच तो बॅलन्स नाहीसा होत आहे आणि इतकेच नाही तर पाणीही शिल्लक आहे ज्या क्षणी वरच्या शेजारी बाहेर जात आहेत पाया आम्ही ज्याबद्दल बोलत आहोत कदाचित 1000 mm आणि अर्थातच हे लूज होऊ शकते आणि यामुळे सॉईलची परिस्थिती आणि खाली हालचाल बदलू शकतात म्हणून त्या मार्गाने ही घरे पडण्याची शक्यता आहे म्हणूनच आम्ही त्या व्हिडिओं मध्ये पाहिले आहे तसंच पुराच्या पाण्याचा वेग वेगळा कारण ज्या क्षणी आपण तशाच तशाच पाळत आहात त्सुनामीच्या दुसर्या मॅन्युअल ज्या गोष्टी बोलत आहे ज्या क्षणी आपण या ओळींना घरे बनवित आहात तिथेच आपणास माहित असलेले प्रेशर निर्माण होईल ती तीव्र करा कारण तेथेच ती एक प्रकारची अस्थिर प्रक्रिया आहे पाणी आणि नंतर यामुळे या संपूर्ण बॉटलनेक प्रक्रियेवर परिणाम होतो दोन्ही भिंती आणि त्याचा परिणाम फॉउंडेशन वर होऊ शकतो तर या कारणांच्या काही झलक आहेत परंतु इतरही बर्याच गोष्टी आहेत ज्या त्याने या मॅनुअल्स मध्ये स्पष्ट केल्या आहेत आणि खरं सांगायचं तर या गोष्टी कशा मागे घ्याव्यात कारण या आस्पेक्टंची काही कारणेच नाहीत तर आपणास याबद्दल देखील बोलावे लागेल निराकरण म्हणून उदाहरणार्थ जेव्हा आपण निराकरणाबद्दल म्हणतो तेव्हा ते पुन्हा कसे वापरावे एखादी टेकनिक कोणती वापरू शकते उदाहरणार्थ आर्किटेक्चरमध्ये आपण शोरिंगचा अभ्यास केला असावा आणि तुम्ही रॅकिंग शोर विषयी अभ्यास केला असावा आणि कदाचित तुम्ही अंदरपिनिंग करण्याबद्दल अभ्यास केला असेल ही विविध टेक्निक्स आहेत जी आपण आपल्या आर्किटेक्चर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन विषयातून शिकत आहोत परंतु नंतर हे एक आहे जिथे आपण खरोखर अप्लाय करता हे कारण आहे जेथे या भिंतीच्या संरक्षणासाठी आणि रेस्टोरेशन प्रक्रियेदरम्यान आपल्याला हे शॉर लागू करण्याची आवश्यकता आहे म्हणून रेस्टोरेशन होईपर्यंत किंवा रेट्रोफिटिंग होईपर्यंत आपल्याला एक प्रकारचे तात्पुरते सप्पोर्ट देणे आवश्यक आहे आता याचे वेगवेगळे मार्ग आहेत तो या क्रॅक्सचे वेगवेगळे स्केल उदाहरणार्थ स्पष्टीकरण देतो जर ते करायचे असेल तर ती लहान क्रॅक असेल तर आम्ही V ग्रूव्ह तयार करतो आणि सैल कण काढून टाकतो नंतर दगडांच्या चिप्स घालणे त्यामुळे जिलेटिन तंत्राची एक प्रकार आहे आपण दगडांच्या चिप्स ठेवता आणि मग सर्व बाजूने चिकन वायरची जाळी निश्चित करा आणि मग मोर्टार भरून टाका आणि नॉन श्रींकेबल सिमेंट ग्रॉउट तर त्या मार्गाने 15 दिवस बरे करणे हा बराच महत्त्वाचा भाग आहे जो तुम्हाला माहित आहे प्रत्येकजण या उपचाराच्या भागाकडे दुर्लक्ष करतो केवळ त्यातील प्लास्टरचा भागच नाही तर ही काही तंत्र आहेत जी तो आपल्याबरोबर येत आहे या गोष्टी पुन्हा कशा करायच्या हे जाणून घ्या आणि आतापर्यंत आम्ही अत्यंत डिसायस्टर ग्रस्त विषयावर मार्गदर्शक सूचना आणि मार्गदर्शन याबद्दल चर्चा केली आहे हे अर्थक्वेक केंद्र आहे की नाही ते त्सुनामी आहे की नाही आणि हे पूर केंद्रित आहे परंतु बेनी कुरियाकोस मध्ये आम्ही असे पाहिले आहे की स्थानिक भाषेत या भाषांतराचे भाषांतर केले जात आहे आणि ज्याचे कारण आणि त्याचे कारण आणि त्यावरील परिणामाचे वर्णन करणार्या आकृत्यात्मक पद्धतीने अधिक स्पष्ट केले आहे तर एक मुद्दा आहे तेथे एक कारण आहे आणि त्याचा परिणाम आहे आणि याचा परिणाम म्हणून आपण जाणत असलेला निराकरण म्हणून आम्ही यास कसे सामोरे जावे आम्ही कसे वागू शकतो हे बरेच भिन्न मार्ग आहेत म्हणूनच हे असे आहे मॅन्युअल तयार केले गेले आहेत परंतु जेव्हा आपण मॅन्युअल किंवा मार्गदर्शनाबद्दल बोलतो होय तेव्हा आम्हाला त्याचे विस्तृत चित्र समजते पण नंतर ते तमिळनाडूचे राज्य सरकार आहे की नाही याबद्दल काय ते GSD MA कुठे आहे गुजरात राज्य डिसायस्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे ज्याने इमारतींचे पुनर्निर्माण किंवा पुनर्बांधणीसाठी काही मॅनुअल्स जारी केली आहे पण राज्य संपूर्ण राज्य खूपच वैविध्यपूर्ण आहे तिचे स्वतःचे प्रदेश आहेत त्यास स्वतःची विशिष्ट जिऑलॉजिकल आणि जिऑग्राफिकल आणि टोपोग्राफिकल परिस्थिती आहे त्यात एक अद्वितीय लँडस्केप आहे हा एक अतिशय वैविध्यपूर्ण लँडस्केप आहे जर आपण गुजरातचे राज्य घेतले तर त्यात वाळवंटा भाग आहे आपल्याकडे बन्नी गवताळ प्रदेश आहेत तमिळनाडूमध्ये तमिळनाडू किनारपट्टी आहे आपल्याकडे डोंगराळ जागा म्हणून नीलगिरी आहे तर हे समजून घ्यावे लागेल की प्रत्येक राज्य वेगवेगळ्या सांस्कृतिक जिऑग्राफिकल भाषेद्वारे उप वर्गीकृत केले गेले आहे जे केवळ जिऑग्राफिकलच नाही तर संस्कृतींसह ते देखील भिन्न आहेत ज्या क्षणी संस्कृती त्यात येईल त्या क्षणी ते बोलू शकतात हे इमारतीत प्रतिबिंबित होते ते बांधकाम एक प्रकार आहे की नाही याचा सराव करते ते घराचे संरेखन आहे की नाही ते निवास टायपोलॉजी आहे की नाही आणि त्यांची बिलीफ सिस्टिम आहे म्हणूनच तेथे आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने आणि भारत सरकारच्या प्रयत्नात गेले आहेत जिथे त्यांनी 13 राज्यांच्या ग्रामीण गृहनिर्माण टायपोलॉजीजचे एक संकलन जारी केले आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजने अंतर्गत प्रकृति हुनर लोकविद्या असे म्हणतात वेगवेगळ्या ग्रामीण गृहनिर्माण तंत्रज्ञानाचे हे एक प्रकारचे संकलन म्हणून संकलित केले गेले आहे आणि यूएनडीपी सीबीआरआय आणि आयआयटी दिल्ली आणि ते सर्व टेक्निकल संस्थांचे भागीदार आहेत त्यांनी आसाम छत्तीसगड हिमाचल झारखंड मणिपूर ओरिसा राजस्थान त्रिपुरा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल यांचा समावेश केला आहे म्हणून मी तुम्हाला फक्त दाखवीन मी तुम्हाला सर्व काही दर्शवित नाही परंतु मी तेथे एक राज्य दर्शवितो त्यांनी कोणत्या नमुनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे सर्वप्रथम जेव्हा आपण मार्गदर्शन विकसित करता तेव्हा स्वतः मॅन्युअलची रचना ही महत्वाची गोष्ट असते उदाहरणार्थ हा एक झोन अ आहे आता कोडिंगचे कार्य कसे केले जाते असे यूपीए 01 उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश आहे A हा झोन म्हणजे काय आणि त्या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे 2 3 टाईपोलॉजी असू शकतात म्हणजे टायपोलॉजी क्रमांक तर उदाहरणार्थ जेव्हा आपण म्हणता तेव्हा राज्याचे नाव आणि नंतर झोन 1 2 3 4 5 तसे तर हे एबीसीडीई झोनद्वारे केले जाऊ शकते आणि नंतर झोनमध्ये आपल्याकडे 1 2 3 4 टायपोलॉजी आहे हे कसे आयोजित केले गेले आहे आणि हे डॉक्युमेंट कसे वाचता येईल मी त्याचे एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो उदाहरणार्थ तुम्ही आसाम राज्य घ्या जेथे तुमचा झोन A आहे आणि झोन B ठीक आहे आणि झोन C जो बांगलादेश व मणिपूरच्या दिशेने आहे आणि तुमच्याकडे झोन आहे D आणि झोन E म्हणूनच हे आहे आणि त्या सर्वांचे वर्गीकरण न्याचरल हझार्ड फिजिओग्राफ़िकल आणि इमारतीच्या साहित्यांमधील प्रवेश आणि सांस्कृतिक सुसंगततेद्वारे केले जाते म्हणूनच त्यांनी अगदी येथे वर्णन केले आहे की या झोन A मध्ये विशेषतः पूर कमी होण्याच्या संभाव्यतेमध्ये काय समाविष्ट आहे आणि ते कोणत्या प्रकारचे पूर बोलत आहेत कोणत्या प्रकारचे नदी तट ते बोलत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे हे देखील बोलत आहे कोणत्या प्रकारच्या उन्नती आणि जंगलाचे आच्छादन याबद्दल म्हणूनच प्रत्येक झोनचे वर्णन कसे दिले गेले आहे मग झोन A मध्ये ज्याविषयी आपण बोलत आहोत येथे हा झोन A आहे आणि हे उच्च असुरक्षा आणि मध्यम असुरक्षा सायक्लॉन स्ट्रॉम वर आधारित आहे आणि मुख्यतः कमी असुरक्षा नदीकाठावरील एरोशन म्हणून येथे हे विशिष्ट टायपोलॉजी हे एक टायपोलॉजी आहे ज्या घराचे ते डॉक्युमेंट करण्याचा प्रयत्न करतात अशा घराची आणि ही प्रतिक्रिया सामान्य म्हणजे तीन इंच भिंती असलेल्या वीटांच्या मसोनर च्या घरांना आणि हे एक प्रयत्न आहे की आपल्याकडे आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या या ग्रामीण गृहनिर्माण टायपॉलॉजीचे सत्यापन कसे करता येईल जेणेकरुन एखाद्याने कसे संरचनेने ते कसे सत्यापित करता येईल जेणेकरुन ग्रामीण तंत्रज्ञान अस्तित्वात असले तरी ते त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात आणि ते स्वत चे देण्याचा प्रयत्न करतात एकसमान आणि प्रमाणित निराकरण परंतु हा एक प्रयत्न आहे की आम्ही स्थानिक पात्र कसे आणू शकतो आणि त्या तज्ञांना कसे सत्यापित करू शकतो आता हे प्लिथ बद्दल सांगते उंच प्लिंथ डिझाइन आणि एक उतारलेली छप्पर ते पाया आणि भिंत भिंत समाप्त साध्या छताची रचना आणि मजल्याबद्दल देखील बोलते आणि हे सर्व त्यातील शिफारस केलेल्या वैशिष्ट्यांविषयी बोलत आहे मग यासारख्या विशिष्ट रहिवासी युनिटचे शून्य एक आहे हे एक टायपोलॉजी आहे आणि आपण आपल्याबद्दल जाणून घेऊ शकता मूलभूत परिमाण कसे आहेत जे अस्तित्त्वात आहेत आणि एखाद्याला ते खरोखर 6 फूट 3 इंच कसे आहे हे समजेल कारण कालावधी 6 फूट 3 इंच दरम्यान आणि अशाच प्रकारे एखाद्या फ्रेम केलेल्या संरचनेचा देखील विचार केला जाऊ शकतो आणि सिमेंट मोर्टार मधील अर्ध्या वीटची भिंत 1 4 आहे आणि तरीही जर ते वीट पिअर असेल 10 इंच बाय 10 इंचाचे पिअर आणि प्रत्येकासाठी हे 6 फूट 3 इंच कालावधीचे आहे आणि 3 इंचाचा डायमेटर बांबूची पोस्ट काँक्रीटच्या स्लॅबमध्ये एम्बेड केलेली आहे मुळात आपल्याकडे काँक्रिट आहे आणि नंतर ही बांबूची पोस्ट आहे त्यास एम्बेड केले गेले आहे जे एका मजबुतीकरणा सारखे कार्य करते हे त्यातील योजनांच्या स्वरूपाचे मूलभूत ज्ञान आहे आणि मग ते परत उंचावर जाईल आणि आपल्याला माहिती आहे त्यातील भौतिक घटक जसे की लाकडी प्युरिल्स कसे कार्य करतात कॉलर बीम कसे कार्य करतात हे आपल्याला कसे माहित आहे विटांच्या फाउंडेशन कशा माहित आहेत त्या कशा आहेत ते देते या स्वरूपात एखादी व्यक्ती कशी बांधणी करू शकते याबद्दल अधिक टेक्निकल तपशील मग कोस्ट च्या एस्टिमेशन वर येईल आपल्याला झोन A साठी कोस्टचा एस्टिमेशन माहित आहे एक डिझाइन करा जेव्हा आपण कोस्टच्या एस्टिमेशन बद्दल बोलू तेव्हा त्यात उत्खनन वीट सॉईलकाम पीसीसी वीटकाम फाउंडेशन प्लिंथ विषयी वीटकाम कंक्रीट प्रमाण किती आहे आम्ही 11 53 बद्दल बोलत आहोत हे नेहमीच एकत्रीत असते आणि मजबुतीकरण स्टील ट्रस आणि नंतर जीसीआय शीट आणि दरवाजा खिडकी सिमेंट आणि प्लास्टर असते तर त्या मार्गाने ते तयार केले गेले आहेत हे आपणास माहित आहे की प्रति खोली स्वयंपाकघर व्हरांडा आणि एकूण किती खर्च येईल आणि ते याची गणना कशी करतात जेव्हा आपण याबद्दल बोलता तेव्हा प्रमाण किंमतीचे एकत्रिकरण आणि स्पष्टीकरण देखील चित्रात येईल एखाद्याला त्या भागाचा कामगार दर समजून घ्यावा लागेल जर ते दिल्लीचे क्षेत्र असेल तर आपल्याला माहित असलेल्या दराच्या यादीच्या विश्लेषणाबद्दल बोलावे लागेल डीएसआर आणि जर ती सीपीडब्ल्यूडी एजन्सी असेल तर आपणास विश्लेषण करावे लागेल की किमान हे दर कसे मिळवता येतील यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत ते कामगार दर आहेत की नाही ते मटेरियल दर आहे की नाही स्टीलचा दर आहे का हे किती टन स्टील कार्यरत आहे हे एक टन आहे वीटकाम किती खर्चाचे आहे हे वीटकाम आहे आणि या कामांसाठी किती श्रम केले जातात म्हणून ही संपूर्ण गोष्ट म्हणजे एक प्रकारचा खर्च खंडित होणे जेणेकरून शेवटी आपण 1 लाख 64000 कडून कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन मिळवू शकाल या प्रकारचे घर मिळू शकेल तर त्या मार्गाने हे आपल्याला काय करावे आणि कसे करावे याची तपशीलवार आवृत्ती देत आहे आम्ही ही ग्रामीण टिपोलॉजी मुख्य प्रवाहात आणू शकतो त्याचप्रमाणे पाकिस्तान सारख्या देशांतही पाकिस्तानमध्ये प्रयत्न होत आहेत तंत्रज्ञ आणि कारागीरांसाठी मार्गदर्शक पुस्तक आहे ते त्यास कारागीर म्हणून संबोधतात भारताप्रमाणेच हिमाचल आणि उत्तराखंड मध्येही आपल्याकडे धज्जी भिंत बांधकाम असून तेथे एक आणि दोन मजली अर्थक्वेक रेजिस्टन्स घरे जाऊ शकतात जिथे आपल्याकडे इमारती लाकडाच्या चौकटी आहेत आणि ते दगडांनी एम्बेड केलेले आहे की नाही मग ते कोबल्स असोत वा पेबल्स फ्लिंट इतकी भरत असेल का त्यांनी या धज्ज बांधकामांची टेक्निकल मॅनुअल्स विकसित केली आहेत या डोंगराळ भागात जर आपण बांधकाम करत असाल तर तटबंदी बनवण्याच्या कोणत्या पद्धती आहेत आणि विशेषत या धज्ज भिंत बांधकामाचे विभाजन करण्यात आपण कोणती तत्त्वे वापरली आहेत कारण तेथे एक इमारती लाकूड आहेत आणि जे स्टोन गॅबियन्स प्रकारात एम्बेड केलेले आहे किंवा ते मड प्लास्टर देखील असू शकते म्हणूनच येथे ते नेलच्या आकाराबद्दल देखील बोलतात अगदी आपणास ठाऊक असलेल्या स्पेसिंगबद्दल देखील ते बोलतात आणि आता येथे आपल्याला 1 इंच बाय 4 इंच आपल्याला माहिती आहे तेथे स्टडची लेंग्थ स्टडच्या डायमेन्शन आपणास माहित असलेल्या स्वेअरांचे व्हॉल्युम या टेक्निकल माहितीपैकी काही लोकल या स्थानिक सुतारांना किंवा या धज्ज भिंत बांधकामांवर काम करणाऱ्या कारागिरांना मार्गदर्शन केले गेले तर याचा अर्थ असा की या व्यक्तिरेखांविषयी हे थोडक्यात आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक मॅनुअल्स आहेत परंतु मी तुम्हाला भारतीय संदर्भातून दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि कदाचित पाकिस्तानने ज्या गोष्टी माझ्यावर लपेटल्या आहेत त्या वास्तुशास्त्रासाठी हे पुरेसे आहे कमी किमतीच्या घरांसाठी देखील काही प्रकारचे थम्ब रुल्स आहेत आणि हे समजून घ्यावे लागेल की स्थानिक भाषेत ही माहिती देणे ही विशिष्ट टेक्निकल माहिती सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचू शकेल आणि सामान्य लोकांना ते समजून घ्यावे ही एक महत्त्वाची उद्दीष्ट आहे या नियमावलीची मी आशा करतो की आपण या मॅनुअल्स आणि आत्ताच मार्गदर्शन सह परिचित आहात धन्यवाद